नमस्कार परत आपले स्वागत आहे म्हणून जर तुम्हाला आठवत असेल तर लेक्चर गेल्या आठवड्यात काही अडचणींवर चर्चा केली होती म्हणून जेथे आपण काही क्लॉकाशी संबंधित मापदंडांविषयी बोललो जसे की डीले स्केव आणि जेव्हा एखादा क्लॉक फ्लिप फ्लॉप फीड करतो तेव्हा कधीकधी होल्ड टाईम आणि सेटअप टाइम्स सारखा असतो म्हणून आपण पाहिले की ही टाईम कशी डिझाइनमध्ये एकत्रित केली जाऊ शकतो प्रभावी क्लॉक पिरियड किंवा सर्किट ऑपरेट करता येईल अशा क्लॉकच्या फ्रीकेंसीची गणना करण्यासाठी ही भिन्नता विचारात न घेता तर आपण आज आपली चर्चा सुरू ठेवत आहोत आपण प्रथम तथाकथित क्लॉक नेटवर्क सिन्थेसिसच्या समस्येवर विचार करू म्हणून क्लॉकचा स्रोत दिल्यास आपण त्यास वास्तविक पणे टर्मिनल पॉईंट्सवर कसे वितरित करतो जेथे आपल्याला क्लॉक सिग्नल कनेक्ट करणे आवश्यक आहे आणि शेवटी आपण पॉवर नेटच्या रोऊटिंगच्या काही समस्यांकडे पाहत आहोत याचा अर्थ वीडीडी आणि ग्राउंड तर आपण क्लॉक नेटवर्क सिन्थेसिससह प्रारंभ करतो म्हणून समस्या तयार करणे खालीलप्रमाणे आहे जसे आपण क्लॉक आणि पॉवर नेट्स पाहिले त्याप्रमाणे काही विशिष्ट आवश्यकता आहेत पूर्वीचे राउटिंग अल्गोरिदम पहा की त्यांनी सिग्नल नेट्स दोन टर्मिनल किंवा मल्टी टर्मिनल नेट्स पाहिले या सिग्नल नेट्सने मुळात काही डिजिटल सिग्नल 0 किंवा 1 वाहून नेले आणि या सिग्नल नेट्सचे एक वैशिष्ट्य म्हणजे या नेट्सचे आकारमान याचा अर्थ असा की हे मल्टी टर्मिनल नेट्स कनेक्ट करीत होते त्या पॉईंट्सची संख्या खूप जास्त नव्हती कारण आपणास गेट माहित आहे जर त्यात मोठ्या संख्येने फॅन आउट असतील तर कॅपॅसिटीमुळे राईस टाईम आणि फॉल होण्याचा काळ वाढत जाईल आणि कामगिरी निकृष्ट होईल तर या प्रकारच्या नेट्ससाठीचा मुद्दा वेगळा होता आमचे एकमेव उद्दीष्ट म्हणजे ट्रॅकची संख्या कमी करणे उदाहरणार्थ चॅनेल रोऊटिंगमध्ये आणि आपण वायर आकाराच्या बाबतीत विचार केला नाही ज्याचा अर्थ असा आहे की आपण वायरसाठी ही सर्वात लहान शक्य रुंदी वापरु शकतो कारण फॅन आउट मर्यादित आहे आणि या वायरमधून वाहणारा प्रवाह काही मर्यादा ओलांडणार नाही तर ही आमची धारणा होती परंतु जेव्हा आपण क्लॉक आणि पॉवरबद्दल बोलत असतो तेव्हा ते तसे नसते क्लॉक आणि पॉवर आपण सामान्यत खूप मोठ्या आकाराचे नेट्स म्हणू शकता या अर्थाने ते चिपमध्ये मोठ्या संख्येने पॉईंट्स जोडतात ठराविक चिपमध्ये म्हणा की तेथे हजारो पॉईंट्स असू शकतात जिथे क्लॉकचे सिग्नल दिले जावेत आणि प्रत्येक ब्लॉकसाठी आम्हाला पॉवर सप्लाय आणि ग्राउंड लाईन्स मार्गस्थ केल्या पाहिजेत तर ही नेट्सची उदाहरणे आहेत जिथे टर्मिनल पॉईंट्सची संख्या हजारो किंवा त्याहून अधिक असू शकते तर आम्हाला काही वेगळ्या प्रकारच्या मार्गांची आवश्यकता आहे पुन्हा क्लॉकसाठी आपण स्केवज आणि इतर समस्यांची काळजी घेतली पाहिजे तर हे बर्यापैकी क्लिष्ट दिसते तर या प्रकारचे नेट्स हाताळण्यासाठी आणि मार्ग काढण्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या रणनीतींचा संपूर्ण समूह आवश्यक आहे म्हणूनच कल्पना खालीलप्रमाणे आहे कारण त्यांच्या विशिष्ट आवश्यकतेमुळे आम्हाला विशेष रोऊटिंग अल्गोरिदम विकसित किंवा तयार करायचे आहेत तर आम्हाला नको आहे की एक राउटर असावा जो सामान्य सिग्नल नेट्स व क्लॉक व पॉवर नेट्स देखील हाताळू शकेल कारण त्यांची आवश्यकता अगदी स्पष्टपणे वेगळी आहे आणि अशी प्रणाली आहेत जिथे या नेट्सचे किमान काही तास क्लॉक आणि पॉवर त्यांचे स्वतः हाताळले जातात म्हणून विशेषत क्लॉक नेटसाठी उच्च कार्यक्षमतेच्या डिझाइनसाठी आम्हाला काही अत्याधुनिक विश्लेषण आणि अगदी अचूक मार्गांच्या साधनांची आवश्यकता आहे जेणेकरून क्लॉकचे स्केव आणि जिटर पॅरामीटर्स नियंत्रित केले जातील तर क्लॉकच्या मार्गाबद्दल बोलणे आता क्लॉक सिनचरोनीझशन करणे अर्थातच आहे डिजिटल सिस्टम मधील एक सर्वात महत्त्वाची समस्या जी किंवा बहुतेक भाग एकात्मिक स्वरुपाचे आहेत म्हणजे ते क्लॉकने चालवले जातात म्हणून जेव्हा जेव्हा मी असे म्हणतो की क्लॉकने चालविले आहे तेव्हा याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे काही कार्यक्षम ब्लॉक आहेत F1 असे समजू या आणखी एक फंक्शनल ब्लॉक F2 आहे तर आपण फक्त 2 विचारात घेऊ या म्हणून त्यांच्या मध्ये काही कॉम्बिनेशनल सर्किट असू शकतात म्हणजे आपण असे म्हणूया की हे कॉम्बिनेशनल सर्किट आहेत आणि ज्या फंक्शनल ब्लॉक F1 आणि F2 आपण याबद्दल बोलत आहोत ते म्हणजे प्रत्यक्षात स्टोरेज ज्याचा अर्थ असा आहे की यात काही फ्लिप फ्लॉप किंवा लॅच असतात तर या F1 चे आउटपुट एकत्रित तर्कशास्त्र कॉम्बीनेशनल सर्किटवर जाईल याचे आऊटपुट येथे येईल आणि मला असे क्लॉक स्त्रोत मिळेल जिथे मला येथे क्लॉक सिग्नल जोडण्याची आवश्यकता आहे तसेच येथे क्लॉक सिग्नल जोडणे आवश्यक आहे आता या प्रकरणात आपण आवश्यकता समजून घेण्याचा प्रयत्न करा हे F1 आणि F2 म्हणून जर एखाद्या चिपच्या आत आपण यास चिपचा लेआउट मानत असाल तर जर हे F1 आणि F2 खूप जवळचे असतील तर आपण F1 येथे आहे आणि F2 अगदी जवळ आहे तर क्लॉकचा स्रोत जिथे आहे तिथे मिळेल जर आपण हे क्लॉक टर्मिनल पॉईंट्स शक्य तितक्या जवळ ठेवण्यास सक्षम असाल तर सामान्यत हे शक्य नाही तर F1 आणि F2 वर पोहोचण्याचे क्लॉक जवळजवळ समान असेल हे F1 आणि F2 या चिपमधील अनियंत्रित ठिकाणी स्थित असू शकते याचा अर्थ असा की जेव्हा हे F1 आणि F2 पर्यंत पोहोचते तेव्हा क्लॉक सिग्नल डीले भिन्न असतो ज्याचा अर्थ असा आहे की तेथे क्लॉक स्केव असेल तेथे क्लॉक जिटर जिटर देखील असू शकतात स्केव हा आपण ज्याचा आपण विचार करीत आहोत त्याबरोबर जिटर आपोआप येईल तर अशी कल्पना आहे की जेव्हा आपण एखाद्या क्षणापासून क्लॉक करतो तेव्हा त्यास एका चिपमध्ये पाठवावे लागते किंवा वेगवेगळ्या बिंदूवर जाता येते तर अशा प्रकारे मार्गक्रमण करणे आवश्यक आहे की डीले अंदाजे समान असावेत ही मुख्य गरजांपैकी एक आहे तर सर्वसाधारण क्लॉकसाठी विचार करणे हे आहे तर सर्व ऑपरेशन्स सामान्यत क्लॉक सिग्नल च्या संदर्भात सिंक्रोनस असतात आणि जर आपण स्केव कमी करू शकू तर आपण सर्वात वेगवान क्लॉक वापरू शकतो कारण जर तुम्हाला आठवत असेल तर यापूर्वी मी नमूद केले होते की स्केव आणि इतर अशा डीलेमुळे आपला क्लॉकचा पिरियड वाढतो म्हणजे आपली प्रभावी फ्रीकेंसीता कमी होते तर आपण सर्वात वेगवान क्लॉक म्हणून सर्किट चालवण्याचा प्रयत्न करीत आहोत तर क्लॉकतील डीले किंवा अनिश्चिततेचा या स्केवला कमी करण्याचा प्रयत्न करू आता काही संज्ञा जेणेकरून चिपला दिले जाणारे क्लॉक सिग्नल सामान्यत बहुतेक आधुनिक सिस्टीमसाठी चिपच्या बाह्य केले जाते आणि हे विशिष्ट पॉईंट्स ज्याद्वारे क्लॉक सिग्नल चिपमध्ये प्रवेश करतो म्हणून आपण एक क्लॉक पिन म्हणून संदर्भित करतो ज्याद्वारे क्लॉक सिग्नल चिपमध्ये प्रवेश करतो आता या क्लॉक पिनवरुन आपल्याला ज्या ठिकाणी क्लॉक सिग्नल आवश्यक आहे अशा प्रत्येक ठिकाणी कनेक्शन पाठवावे लागतात ज्यास क्लॉक नेट असे संबोधले जाते तर क्लॉक नेट म्हणजे एका टोकाला येणाऱ्या क्लॉकच्या पिनवरुन त्या वायरला फिरविणे मला त्या सर्व पॉईंट्स वर कनेक्शन पाठवावे लागतील जेथे क्लॉक सिग्नल आवश्यक आहे संपूर्ण नेटला क्लॉक नेट असे म्हणतात क्लॉक नेट राउटिंग ही आमची येथे चर्चेचा मुख्य मुद्दा आहे म्हणून येथे आपण काय घेऊ इच्छितो हे आदर्शपणे सांगणे म्हणजे मी ज्या कार्यांबद्दल बोललो आहे म्हणूनच मी F2 आणि F2 या दोन फंक्शन्स बद्दल बोललो आहे अशा बर्याच गोष्टी असू शकतात ही फंक्शनल युनिट्स संपूर्ण चिपमध्ये वितरित केली जाऊ शकतात परंतु आम्हाला असे म्हणायचे आहे की क्लॉक सिग्नल एकाच टाईम या सर्व युनिटपर्यंत पोहोचला पाहिजे आणि जर ते साध्य केले तर आपण असे म्हणू शकतो की तिथे क्लॉकची घसरण होणार नाही परंतु दुर्दैवाने आपण समजू शकता की आपल्यात ही आदर्श स्थिती व्यवहारात असू शकत नाही म्हणून आपल्याला क्लॉकच्या स्केवसह जगावे लागेल फक्त क्लॉकतील स्केव म्हणजे काय क्लॉकतील स्केव म्हणजे क्लॉक सिग्नल दोन वेगवेगळ्या क्लॉकच्या ठिकाणी पोचतो आणि त्या दोघांमध्ये आपोआप डीले होईल एकतर पहिले क्लॉक ही पहिली क्लॉक थोड्या टाईमने येते की दुसरे क्लॉक किंवा त्याउलट कारण म्हणजे दोन पिनला जोडण्यासाठी वापरल्या जाणार्या वायरची असमान लांबी आणि पॅरासिटिकस रेसिस्टन्स आणि कॅपॅसिटन्सस मध्ये बदल ड्रायव्हर्स विविध पॅरामीटर्स आहेत डीले भिन्न असू शकतात आणि यामुळे आपणास या क्लॉकचे स्केव योग्य असू शकते तर क्लॉक तिरपी कोणती स्पष्ट गोष्ट हाताळण्यासाठी एक स्पष्ट दृष्टिकोन असू शकते काही प्रकारचे पुराणमतवादी डिझाइन लागू करणे म्हणजे मी सुरक्षित खेळत आहे मी असे म्हणत आहे की क्लॉक स्केव आहे मी जास्तीत जास्त गृहीत धरू समजा 10 किंवा 15 क्लॉक पिरियड स्केवसाठी ठेवला जाईल तर त्या गणनाने मी क्लॉकची फ्रीकेंसीता कमी करू शकतो किंवा मी पिरियड वाढवू शकतो हे म्हणतात तथाकथित पुराणमतवादी डिझाइन परंतु उच्च कार्यप्रणालीसाठी आपण स्वत ला इतके पुराणमतवादी बनावे असे वाटत नाही आपण हे स्केव शक्य तितक्या कमी करू इच्छित आहात जेणेकरून आपण फ्रीकेंसीता वाढवू शकता तर फ्रीकेंसी देखील 10 टक्के वाढ आपण कार्यक्षमतेत अगदी आश्चर्यकारक सुधारणा घडवू तर क्लॉकिंगच्या काही अगदी सोप्या संकल्पना ज्यायोगे तुम्हाला हे माहित आहे की एक क्लॉक सिग्नल असे दिसते हे नियतकालिक पुलंसाटींग करणारे सिग्नल 0 ते 1 आणि 1 ते 0 पर्यंत असतात आपण वापरत असलेल्या सिस्टमवर अवलंबून म्हणजे आपल्याकडे भिन्न भिन्नता असू शकते क्लोकिंग स्कीमचे प्रकार आपल्याकडे सिंगल फेज क्लोकिंग असू शकते किंवा आपण मल्टी फेज घेऊ शकता विशेषत दोन टप्प्यांत क्लॉक करणे खूप लोकप्रिय आहे आणि जेव्हा आपण क्लोकिंगबद्दल बोलता तेव्हा आपल्याकडे स्टोरेज एलिमेंट म्हणून लॅच असू शकतात आपल्याकडे स्टोरेज एलिमेंट म्हणून फ्लिप फ्लॉप असू शकतात तर फक्त आठवण्याकरिता लॅच आणि फ्लिप फ्लॉपमध्ये काय फरक आहे लॅच एक स्टोरेज डिव्हाइस आहे जिथे क्लॉक जास्त राहील तोपर्यंत डेटा संग्रहित केला जातो ज्याचा अर्थ म्हणजे लॅच एक स्तरीय ट्रिगर डिव्हाइस आहे जोपर्यंत क्लॉक सिग्नलची पातळी जास्त असते ज्यास सक्रिय स्थिती म्हणून ओळखले जातेटाईम इनपुटमध्ये जे काही बदल घडतील ते त्यानुसार संग्रहित होतील परंतु एका क्लॉक आपण सामान्यत चालू केलेल्या एका क्लॉकची अंमलबजावणी करतो एका एजने काही एज वरुन घडलेला फ्लिप फ्लॉप तर आपण फ्लिप फ्लॉपची रचना अशा पॉसिटीव्ह एज किंवा ट्रिगर नकारात्मक एज प्रमाणे बनवतो तर ज्या पॉईंट्सवर एज येते तेथे घेतल्या जाणार्या इनपुट व्हॅल्यूचे जे काही असेल ते संबंधित मूल्य स्टोरेज होईल तर क्लॉकची एज दिल्यानंतर इनपुटमध्ये काही बदल असल्यास ते यापुढे प्रतिबिंबित होणार नाहीत तर फ्लिप फ्लॉपच्या बाबतीत आपण ठरलेल्या काळाविषयी बोलत आहोत अगदी त्याच टाईम जेव्हा क्लॉकची एज येते तेव्हा जे काही मी घेते निश्चितच मी त्याबद्दल सांगितल्या प्रमाणे सेटअप आणि टाईम ध्यानात घेणे आवश्यक आहे परंतु सध्या मी सेटअप कडे दुर्लक्ष करीत आहे आणि काही टाईम धरुन आहे मी असे म्हणतो आहे की जेव्हा जेव्हा क्लॉकची एज येते तेव्हा नक्की इनपुट मिळेल फ्लिप फ्लॉप मध्ये स्टोरेज लॅचच्या विरोधाभास ज्याप्रमाणे मी म्हटलं आहे की जोपर्यंत क्लॉक जास्त आहे स्टोरेज उघडे आहे आणि इनपुट म्हणजे मी या काळात बदलले तरी अंतिम मूल्य शेवटी संग्रहित होईल ठीक आहे चला तर मग या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊ तर लॅचसह सिंगल फेज क्लोकिंग सिंगल फेज म्हणजे येथे मी असे गृहित धरत आहे की माझे स्कीमॅटिक यासारखे दिसते आहे ते D प्रकार लॅच D इनपुट Q आउटपुट आहे आणि माझ्याकडे एकच क्लॉक आहे एक क्लॉक म्हणजे माझ्याकडे एक फेज क्लॉक आहे आणि जसे मी म्हटल्या प्रमाणे लॅच चालू होते जेव्हा क्लॉक जास्त जाते आणि जोपर्यंत क्लॉक जास्त राहील तोपर्यंत D मध्ये लॅच काही असेल ते स्वीकारले जाईल आणि लॅच मध्ये संग्रहित होईल जेव्हा जेव्हा क्लॉक 0 होते तेव्हा मी जे म्हणतो तेच होते समजा माझे क्लॉक सिग्नल असेच आहे आणि काही कारणास्तव ते बदलले आणि तसे स्थिर राहिले तर माझे D सिग्नल बदलू असे समजू तर जर आपण Q आउटपुटकडे पाहिले तर ही टाईम आहे जेव्हा क्लॉक जास्त होत आहे तर D मध्ये जे काही बदल होतील तेवढेच थोडासा डीले होईल तर हा प्रश्न D च्या मागे जाईल परंतु क्लॉक 0 पुन्हा होईल तेव्हा आपली लॅच बंद होईल तर D ची शेवटची व्हॅल्यू होती ही 1 हे 1 राहील तर Q ची अंतिम मूल्य 1 बरोबर असेल जे असे आहे तर संपूर्ण पिरियड दरम्यान लॅच सक्रिय किंवा उघडी राहते क्लॉक उंच उजवीकडे आहे म्हणूनच सामान्यत आम्हाला आमच्या लॅचची आवश्यकता नसते कारण त्यांच्या जटिल टाईमची आवश्यकता असते जसे की मी म्हटल्या प्रमाणे जास्त आहे तोपर्यंत जर इनपुटने आऊटपुट देखील बदलला तर यामुळे ते चालवित असलेल्या कोणत्याही सर्किटला त्रास देऊ नये परंतु जर आपण काळजीपूर्वक काळजी घेत असाल तर लॅच बेस्ड डिझाइन आपल्याला चांगले कामगिरी वेगवान सर्किट देऊ शकते आपण काही उदाहरणे नंतर पाहू तर काही उच्च कार्य प्रदर्शन सर्किट सामान्यत लॅच वापरतात आता गेट वापरणारी साधी लॅच इथे दर्शविली आहे तर आपण येथे एक साधी D प्रकार लॅच दर्शवित आहोत ज्यात 4 दोन इनपुट NAND गेट आहेत क्लॉक जास्त असल्यास आपण येथे स्पष्टपणे पाहू शकता की क्लॉक इनपुट 1 आहे तर जे काही आहे ते हे क्लॉक इनपुट 1 आहे तर D येथे जे काही लागू आहे ते आपल्याला D बार मिळेल ही D बार मिळेल येथे या क्लॉक 1 आहे आणि आपल्याला येथे D मिळेल जर आपण D लागू केले तर ही लाईन D असेल ही लाईन D बार असेल आणि ही क्रॉस कोपलेड लॅच असेल जर ही D बार असेल तर शेवटी D ची व्हॅल्यू येथे जमा होईल आणि जर ती D असेल तर D बार येथे संग्रहित होईल तर D चे मूल्य शेवटी स्टोर केले जाईल आणि Q वर उपलब्ध असेल आणि D बार Q बार वर उपलब्ध असतील जर क्लॉक 0 असेल तर आपण असे म्हणू या की NAND गेटचे हे दोन्ही इनपुट 0 आणि 0 आहेत तर हे दोन्ही आउटपुट 1 आणि 1 आहेत हे 1 आहे हे देखील 1 आहे तर येथे जे काही आहे Q Q आणि 1 Q बार आणि Q बार असेल आणि 1 Q असेल तर जे काही संग्रहित आहे ते बरोबर राहील जेणेकरून क्लॉक 1 असेल तोपर्यंत D ची व्हॅल्यू स्टोर होईल परंतु जसे की क्लॉक 0 होईल जे काही स्टोर असेल ते टिकवून ठेवले जातील तर एक साधी लॅच कार्य करते तर आता हे लॅच पाहू या एमओएस तंत्रज्ञानाचा वापर करून ते कसे कार्यान्वित करता येतील कारण व्हीएलएसआय चिपमध्ये आपण सामान्यत NAND गेटचा वापर करून अशा फ्लिप फ्लॉपची अंमलबजावणी करीत नाही तर तेथे डिझाइन लॅचचे बरेच कॉम्पॅक्ट्स आणि स्टोरेज सायकल आहेत हे आपण पाहूया तर सीएमओएस तंत्रज्ञानामध्ये लॅच आणि फ्लिप फ्लॉपमध्ये विशेषत सीएमओएस इन्व्हर्टर वापरुन ते लागू केले जातात याचा अर्थ नाही गेट आणि काही सीएमओएस स्विच आहेत तर सीएमओएस स्विच म्हणजे काय तर एक सीएमओएस स्विच इलेक्ट्रिकल स्विच प्रमाणेच आहे म्हणून जर स्विच चालू असेल तर इनपुटमधील काही लागू व्होल्टेज आउटपुटवर जाईल जर स्विच बंद असेल तर व्होल्टेज जाणार नाही तर ते एकतर चालू किंवा बंद स्विच आहे तर एकतर व्होल्टेज प्रसारित झाला किंवा तो ट्रान्स्मिटटेड झाला नाही हे स्विचेस कसे दिसेल हे आपण पाहू तर स्विच 2 प्रकारचे असू शकतात एकाला पास ट्रान्झिस्टर असे म्हणतात ज्यास सिंगल ट्रान्झिस्टर आवश्यक असते त्यासाठी अंमलबजावणी होते आणि आपल्याकडे ट्रान्समिशन गेट असू शकेल ज्यात दोन ट्रान्झिस्टर एक P टाइप आणि एक N प्रकार असेल पास ट्रान्झिस्टरची एक कमतरता अशी आहे की यामुळे काही व्होल्टेज डीग्रेडेशन होऊ शकते मी कसे ते पाहू उदाहरण घेऊ तर आपण प्रथम पास ट्रान्झिस्टर कडे पहा तर पास ट्रान्झिस्टर असे दिसते माझ्याकडे एक साधा N टाइप ट्रान्झिस्टर आहे समजा हे माझे इनपुट आहे तर X असे समजा हे माझे आउटपुट आहे तर आपण Y असे समजू या आणि हे माझे कंट्रोल इनपुट C आहे आता जर तुम्हाला आठवत असेल तर N टाइप इनव्हर्टरसाठी उदाहरणार्थ N टाइप एमओएस ट्रान्झिस्टरसाठी टाइप करा ट्रान्झिस्टर बद्दल असल्यास C च्या बरोबरी 1 ज्याचा अर्थ ट्रान्झिस्टर T आहे ज्याचा अर्थ तो चालवितो जर C 0 असेल तर याचा अर्थ ट्रान्झिस्टर बंद आहे तो चालवत नाही त्यामुळे C0 आहे याचा अर्थ असा एक खुले स्विच जर C ची संख्या 0 असेल तर माझ्याकडे Y च्या बरोबर उघडण्यासाठी प्रयत्न्न करा तर हा X Y कडे येत नाही परंतु जर C1 असेल तर एक्स Y कडे येत आहे परंतु येथे एक छोटी समस्या आहे N प्रकार ट्रान्झिस्टरच्या मालमत्तेमुळे समजा माझ्याकडे कंट्रोल इनपुट 1 आहे ही स्विच असावी तर या प्रकरणात X समान 0 व्होल्ट अगदी कमी व्होल्टेज असल्यास Y नंतर कोणत्याही व्होल्टेज ड्रॉप शिवाय 0 व्होल्ट असेल परंतु जर X उच्च व्होल्टेजच्या बरोबरीने असेल तर असे म्हणू की हे ट्रान्झिस्टर 2 व्होल्टवर कार्यरत आहे तर समजा मी 2 व्होल्ट लागू केले तर आउटपुट 2 व्ही थ्रेशोल्ड वजा होईल व्ही थ्रेशोल्ड एक लहान व्होल्टेज आहे आणि तेथे व्होल्टेज ड्रॉप असेल तर आपण पाहता की जेव्हा मी उच्च व्होल्टेज लागू करतो तेव्हा या प्रकारचा स्विच इनपुटवर लॉजिक 1 दर्शवू शकतो तर आऊटपुटमध्ये व्होल्टेज कमी होईल ही एक कमतरता आहे तर हा दोष दूर करण्यासाठी आपल्याकडे असे काही असू शकते जे ट्रांसमिशन गेट म्हणून ओळखले जाऊ शकते तर ट्रांसमिशन गेट म्हणजे काय आपण नेहमीप्रमाणे पाहता माझ्याकडे या प्रकारचे एक प्रकारचे ट्रान्झिस्टर आहे आणि मी आणखी एक बॅक टू बॅक पी टाइप ट्रान्झिस्टर वापरतो हे यासारखे प्रतीकात्मकपणे दर्शविले आहे आणि मी या दोन टोकांना जोडतो मी या दोन टोकांना जोडतो मी येथे X लागू करतो आणि मी येथून Y घेतो जर मी येथे कंट्रोल C लागू करत असेल तर मी येथे रिव्हर्स C बार लागू करत आहे या N प्रकार आणि P टाइप ट्रान्झिस्टरची आपल्याला फक्त एक दिसते मी म्हटल्या प्रमाणे हे N टाइप ट्रान्झिस्टर 0 खूप चांगले ट्रान्समिसिन करू शकतो परंतु तर्कशास्त्र 1 साठी व्होल्टेज डीग्रेडेशन आहे परंतु P प्रकार ट्रान्झिस्टरसाठी ते उलट आहे तर्कशास्त्र 1 खूप चांगले ट्रान्समिसिन करू शकते परंतु तर्कशास्त्र 0 साठी एक डीग्रेडेशन होईल तर मी समांतर प्रकारात N टाइप आणि P प्रकार जोडल्यास 0 आणि 1 दोन्ही कोणत्याही डीग्रेडेशन न होता संक्रमित होतील ज्याचा फायदा आहे तर हे ट्रान्समिशन गेट कोणत्याही निकृष्टते शिवाय तर्कशास्त्र 0 आणि लॉजिक 1 दोन्ही आउटपुटमध्ये प्रसारित करू शकते म्हणूनच बर्याच डिझाइनसाठी आपण पास ट्रान्झिस्टर वापरत नाही तर त्याऐवजी आपण ट्रांसमिशन गेट वापरतो तर आपण लॅचची उदाहरणे दर्शवतो जी पास ट्रान्झिस्टर आणि ट्रान्समिशन गेट दोन्ही वापरतात येथे मी एक साधा सीएमओएस लॅच दाखवितो तो कसा दिसतो आपण येथे बॅक टू बॅक इनव्हर्टर एक NOT गेट सीएमओएस गेट सीएमओएस गेट नाही हे मी प्रतीकात्मकपणे दाखवत आहे आणि येथे माझ्याकडे ट्रान्समिशन गेट आहे माझ्याकडे क्लॉक आहे म्हणजे हे क्लॉक लागू आहे P प्रकार ट्रान्झिस्टर क्लॉक बार N टाइप ट्रांजिस्टरवर लागू आहे तर याचा अर्थ काय आहे जेव्हा क्लॉक 0 असेल तेव्हा हे गेट आयोजित करेल म्हणजे जेव्हा क्लॉक 0 असेल तेव्हा माझ्याकडे एक क्रॉस कपल इनव्हर्टर आहे ज्याचा अभिप्राय स्थिर स्टोरेज सिस्टम बनवेल म्हणून जेव्हा जेव्हा आमच्याकडे फीडबॅक लूपमध्ये दोन इन्व्हर्टर कनेक्ट केलेले असतात जे एक स्टोरेज सिस्टम किंवा लॅच तयार करतात डेटा अनिश्चित काळासाठी स्टोर केला जाईल तर येथे जर क्लॉक 0 असेल तर आपल्याकडे अशी प्रणाली असेल परंतु जर क्लॉक 1 असेल तर आपण काय पहाल हे उघडेल परंतु हा स्विच बंद आहे येथे आपण एक उलट Y कनेक्ट करा क्लॉक बार P प्रकारात आहे क्लॉक N प्रकारात आहे जर क्लॉक 1 असेल तर हे ट्रान्झिस्टर चालू आहे हे गेट चालू आहे आणि मी D ला जे काही लागू केले आहे ते Q मध्ये स्टोर होईल तर हे D Q वर जाईल आणि नंतर जेव्हा क्लॉक 0 वर जाईल पुन्हा हे ट्रान्झिस्टर बंद होईल हे चालू असेल आणि Q मधील जे काही अंतिम मूल्य असेल ते योग्य राहील तर हे सीएमओएस लॅच कसे कार्य करते म्हणून जेव्हा क्लॉक 1 च्या बरोबरीने असेल तर हे क्लॉक 0 च्या बरोबरीचे असेल जेव्हा हे क्लॉक 0 च्या बरोबरीने होते तर हे दोन उलट असतील मी ते 0 असे वाचू शकतो ते 1 असे वाचू शकते आणि जर हे असेल तर हे करेल नंतर आपण फ्लिप फ्लॉपवर गेल्यास जसे मी म्हटल्या प्रमाणे फ्लिप फ्लॉप सामान्यत क्लॉकच्या एज ने सक्रिय होतात एकतर वाढत्या किंवा घसरत्या एजवर तर तपशीलाकडे न जाता ही NAND गेट वापरुन निर्मित पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड D फ्लिप फ्लॉपचे विशिष्ट चित्र आहे मूलभूत कल्पना आहे आपण लॅच येथे आहे डेटा स्टोर आहे आपण या प्रत्यक्षात D त्यामुळे मूल्य कॅप्चर स्टोअर करण्यासाठी वापरले आणि क्लॉक एज आणि स्टोअर कॅप्चर आहे आणि सुरुवात दोन्ही एकत्र घेतले येथे जे सर्किट पुढच्या लॅच टप्प्यात ते फीडिंग घालत असेल आणि ते स्टोर होईल तर मुळात एक पॉसिटीव्ह एज ट्रिगर झाली D फ्लिप फ्लॉपला 6 अशा NAND गेटची आवश्यकता असेल इतर डिझाईन देखील शक्य आहेत अशा डिझाईनपैकी हे एक आहे आता येथे दोन फेज क्लॉकिंग दर्शवित आहोत आकृत्या साधेपणा साठी मी ट्रांसमिशन गेट दर्शवित आहे मी साधे पास ट्रान्झिस्टर दाखवित आहे ट्रान्समिशन गेट नाही तर येथे माझ्या कडे एक लॅच आहे म्हणून मी क्लॉक वापरत आहे जसे की मी हा phi आणि phi बार दर्शवित नाही मी त्यांना एक phi 1 आणि phi 2 phi 1 आणि phi 2 दर्शवित आहे आता हे phi 1 आणि phi 2 ते दोन टप्प्यांत क्लॉक असल्याचे म्हणतात क्लॉकिंग असे असेल मी फक्त रेलशनशिप दर्शवित आहे तर आपण पहाल की phi 1 विशिष्ट पिरियडसाठी सक्रिय आहे phi 2 काही विशिष्ट पिरियडसाठी निश्चित आहे त्यांना आपण T1 आणि T2 म्हणून कॉल करू आणि ही दोन्ही मुदती परस्पर विशेष आहेत ते टाईम आच्छादित होत नाहीत क्लॉक वापरण्याऐवजी हा मुद्दा आहे आणि ते कौतुक आहे मी दोन टप्पे वापरत आहे ज्याचा अर्थ परस्पर पिरियडत मतभेद होतो ते ओलांडत नाहीत तर या चित्रात आपण पाहू शकता की जेव्हा phi 1 1 असेल तेव्हा हे ट्रान्झिस्टर बंद आहे हे कट केले जाते आणि जे D येथे लागू होते ते येथे येईल आणि येथे स्टोर होईल आणि जेव्हा phi 1 1 असेल तेव्हा ही लूप चालू आहे आणि जे काही आहे येथे शॉर्ड स्टोर आहे आणि जेव्हा phi 2 चालू असेल आणि phi 1 बंद असेल तेव्हा उलट होईल तर येथे जे काही स्टोर आहे ते येथेच राहील आणि जे येथे आहे ते येथे ट्रान्सफर होईल तर हा एक टिपिकल मास्टर स्लेव्ह प्रकारचा फ्लिप फ्लॉप आहे ज्याने दोन लॅच वापरुन तयार केले आहे ही पहिली लॅच आहे ही दुसरी लॅचआहे तर हा मास्टर स्लेव्ह लॅचचा अधिक पारंपारिक आकृती आहे ज्यामध्ये D टाइप स्टोरेज आणि दुसरे D टाइप स्टोरेज आहे तर एकतर आपण एक क्लॉक वापरू शकता आणि ते परिपूर्ण आहे किंवा मी म्हटल्या प्रमाणे वापरू शकता दोन टप्प्यावरील क्लॉक phi 1 आणि phi 2 दोन्ही कार्य करतील म्हणून आपण डिझाइन केलेल्या बर्याच सिस्टम च्या थंब रुल म्हणून आपल्याला क्लॉकतील स्केव 10 टक्के पर्यंत मर्यादित केले पाहिजे जरी आपल्याकडे काही क्लॉक स्केव असू शकते परंतु जास्तीत जास्त अनुमत क्लॉक स्केव सामान्यत अंगठा 10 टक्के असा नियम असतो तर आपल्याला एक चांगली क्लॉक वितरण रणनीती आवश्यक आहे जी आपण पुढील कडे पाहत आहोत आणि जसे मी म्हटल्या प्रमाणे उच्च कार्यक्षमता असलेल्या सर्किटची रचना करण्याची आवश्यकता आहे कारण आपण जास्त फ्रिक्वेन्सीचे क्लॉक वापरू शकतो जेव्हा आपण आधी पाइपलाइन बद्दल बोललो तर आपल्याकडे लागोपाठ एक टप्पे आहेत जे अडकले आहेत आणि त्या दरम्यान एक कॉम्बिनेशनल सर्किट आहे तर मी टिपिकल पाइपलाइन आकृती दर्शवित आहे तर आत काय आहे हे वाचण्याची आपल्याला आवश्यकता नाही मी दरम्यान दर्शवित आहे की त्या दरम्यान काही एकत्रित सर्किट आहेत आणि हे केशरी आयता कृती बॉक्स म्हणजे रजिस्टर आहेत म्हणून मी म्हणालो की येथे एक क्लॉक आहे जे रेजिस्टर्समध्ये पसरलेले आहे आणि प्रत्येक क्लॉकच्या डेटा इंटरमिजिएट कंबानेशनल सर्किटद्वारे एका रजिस्टर वरून दुसर्या रजिस्टरमध्ये बदलले जातात आता प्रत्येक समस्या आपल्याला माहित आहे की काही समस्या रेसिस आणि इतर गोष्टी टाळण्यासाठी ते मास्टर स्लेव्ह टेक्नॉलॉजी मास्टर स्लेव्ह फ्लिप फ्लॉप वापरून डिझाइन केलेले आहेत याचा अर्थ असा आहे की जसे मी आधी सांगितल्या प्रमाणे आपल्याला मास्टर लॅच आणि स्लेव्ह लॅच आवश्यक आहे परंतु आपण पहा आपण असे काही केल्यास मी पाइपलाइनचा एक टप्पा दर्शवित आहे हे दोन रजिस्टर आहेत तिथे अधिक आहेत आणि या दरम्यान काही कॉम्बिनेशनल सर्किट आहे रजिस्टर हे कॉम्बिनेशनल सर्किट फीडिंग घालत आहे हे येथे फीडिंग घालत आहे तर साधारणत त्याच क्लॉकला फीड दिले जाते मी काय म्हणतो ते आहे की आता मी येथे phi 1 आणि येथे phi 2 फीड करा आणि हे दोन्ही लॅच मी त्यांचा मास्टर स्लेव्ह फ्लिप फ्लॉप म्हणून वापरत नाही तर एक सोपा एक स्टेज लॅच आहे एक टप्पा लॅच तर phi 1 आणि phi 2 वैकल्पिक असेल पुढील एक phi 1 असेल पुढील एक phi 2 असेल तर ते एका लॅच पासून दुसर्या लॅच कडे जात आहेत जणू काय हा मास्टर आहे परंतु ते दरम्यानचे कॉम्बिनेशनल सर्किटमधून जात आहे म्हणून आपण या प्रकारचे डिझाइन केले तर त्यातून आपल्याला काय मदत होते ते म्हणजे आपल्या लॅच सोपे बनतात तर मास्टर स्लेव्ह फ्लिप फ्लॉप वापरण्याऐवजी आपण सोप्या सिंगल स्टेज लॅचचा योग्य वापर करू शकतो तर यामुळे परिसराची बचत होते तर येथे हा उल्लेख आहे तर तुम्ही रजिस्टरमध्ये सिंगल फेज लॅच वापरू शकता आणि पाइपलाइन आणि वैकल्पिक टप्पे phi 1 किंवा phi 2 जसे phi 1 phi 2 phi1 phi2 द्वारे क्लोक केले जाऊ शकतात तर आपण या लेक्चरच्या शेवटी पोहोचलो आहोत पुढील व्याख्यानात आपण आमच्या चर्चेसह पुढे जात आहोत आपल्याला क्लॉक वितरण आणि क्लॉक नेटवर्कबद्दल अधिक माहिती मिळेल